जर तुम्ही कोणत्याही घराकडे पाहिले तर कोणत्याही घरात किमान डझनभर सिंगल फेज इंडक्शन मोटर्स किंवा सिंगल फेज मोटर्स वापरल्या जातात उदाहरणार्थ मिक्सर ग्राइंडरकडे पाहिले तर आपण एक सिंगल फेज सिरीज मोटर वापरतो ज्याला खरे तर युनिव्हर्सल मोटर असे म्हणतात मग आम्ही वापरत असलेले सर्व चाहते ते सर्व सिंगल फेज इंडक्शन मोटर आहेत आपण प्रत्यक्षात केस ड्रायर किंवा काही शेव्हर्स आणि इतर गोष्टींकडे लक्ष दिल्यास त्यापैकी बरीच हँड ड्रिल्स हँड ड्रिल सामान्यत युनिव्हर्सल मोटर असतात तर हे सर्व साधारणपणे सिंगल फेज इंडक्शन असतात जर तुम्ही उर्वरित वॉटर पंपिंग मोटरकडे पाहिले तर ते सर्व सिंगल फेज इंडक्शन मोटर आहेत तर हे खूप स्पर्धात्मक बाजारपेठ आहे सामान्यत जर आपण सामान्य बाजारभावाकडे पहात असाल तर जरी आपण कार्यक्षमता प्रचंड प्रमाणात वाढवली तरीही परंतु किंमत जरी किंचित वाढली तर कोणीही या प्रकारचे सिंगल फेज इंडक्शन मोटर खरेदी करण्यास तयार होणार नाही तर त्या अर्थाने ही एक स्पर्धात्मक बाजारपेठ आहे आता सिंगल फेज इंडक्शन मोटर कशी कार्य करते ते पाहण्याचा प्रयत्न करूया म्हणून आम्ही खालीलप्रमाणे विषयांवर पहात आहोत प्रथम आपण कंस्ट्रक्शन पाहू त्यानंतर आपण दुहेरी फिरणारे क्षेत्र सिद्धांतावर आधारित कार्यकारी तत्त्व पाहू जेव्हा आम्ही थ्री फेज इंडक्शन मोटरबद्दल चर्चा करीत होतो तेव्हा आम्ही आधीच फिरणारे फिल्ड सिद्धांत पाहिले होते मग आपण समतुल्य सर्किट पाहू मग टॉर्क पॉवर इत्यादींकरिता आपण अभिव्यक्ती पाहू त्यानंतर आपण ओसी आणि एससी चाचणी यंत्राचे मापदंड कसे निश्चित करायचे ते पाहणार आहोत शेवटी आपण काही सुरुवातीच्या पद्धतींकडे पाहू त्यामुळे आपण फक्त सिंगल फेज इंडक्शन मोटरची झलक पाहत आहोत त्यामुळे या व्याख्यानादरम्यान या विषयांचा समावेश होणार आहे कंस्ट्रक्शन च्या बाबतीत साधारणपणे आपल्याकडे स्टेटरमध्ये वा याच्या एका फेज चे वितरण केले जाते त्यामुळे दोन पोल चे कंस्ट्रक्शन असेल तर मी कदाचित असेन अशा प्रकारच्या सर्व स्लॉटवर मी विंडिंग चे वितरण करणार आहे म्हणून चला तर मग आपण म्हणू या की डॉट करंट वाहून नेत आहे आणि ही बाजू क्रॉस करंट वाहून नेणार आहे आता मी २ पोल चे कंस्ट्रक्शन दाखवतो आहे आता तो डॉट करंट आणि क्रॉस करंट असल्यामुळे मला स्टेटर फ्लक्स मिळणार आहे या दिशेने त्याकडे पाहून माझ्याकडे एक रोटर होता रोटर 3 फेज मोटरच्या स्क्विरल केज रोटरसारखेच आहे त्यामुळे मी रोटरच्या बाह्य परिघाभोवती स्क्विरल केज ठेवणार आहे आणि तो शॉर्टसर्किट होणार आहे मुळात माझ्याकडे शॉर्ट सर्किटएंड च्या रिंग्स असतील जे प्रत्यक्षात इथे बसलेले आहेत म्हणूनच हे सर्व साधारणपणे अॅल्युमिनियमचे बनलेले असते आम्ही कधीही सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये तांबे वापरत नाही कारण तांबे अधिक खर्चिक असतो त्यामुळे आपण अॅल्युमिनियमचा वापर करतो आणि हे तीन फेज २ फेज सिंगल फेज ४ ध्रुव २ ध्रुव ८ ध्रुव हे सर्व काही चांगले काम करू शकते त्यामुळे आम्ही या कन्स्ट्रकशन मध्ये क्रॉस सेक्शनल व्ह्यू इथे दाखवला आहे आता अगदी स्पष्टपणे हे स्पष्ट आहे की हा एक पल्सटिंग एमएमएफ आहे मी एमएमएफला पल्सटिंग करून काय म्हणायचं आहे हे जर मी स्पष्टपणे सांगितलं तर हे आहे त्यामुळे जर मी खरोखरच रेखाटल्यास तर मला एमएमएफ असं काहीसा दिसणार आहे तर आपण हे म्हणू या की हे आहे आणि हे होणार आहे आणि हे आहे त्यामुळे आम्ही हेच काढले आहे तर हा प्रकार म्हणजे आपण एका विशिष्ट प्रकारच्या एमएमएफ किंवा फ्लक्सकडे पाहणार आहोत आता मी जर दुस या कडे पाहिलं तर प्रवाह कमी झाला असेल जेव्हा ती तीव्रता कमी होते तेव्हा मला समान फ्लक्स येणार आहे पण असे दिसणे आणि वेळेनुसार माझा फ्लक्स अधिक कमी होईल कारण तो एक सिनोसाइडल करंट आहे कृपया लक्षात ठेवा की हा सिंगल फेज करंट आहे कधीकधी ते पूर्णपणे 0 होईल काही काळानंतर विद्युतप्रवाह पूर्वस्थितीत सुरू होईल म्हणून प्रवाहासारखे आपल्याला असे काहीतरी दिसेल मग ते जास्त होईल मूलतः फ्लक्स ची तीव्रता बदलणार आहे म्हणून फ्लक्स ची तीव्रता बदलत आहे परंतु ते स्थिर प्रवाह आहे हा एक स्थिर प्रवाह आहे जो मुळात फिरत नाही आता रोटरच्या बाबतीत रोटरला हे पल्सिंग एमएमएफ दिसत आहे ज्यामुळे हे देखील प्रेरित होईल आणि प्रेरित प्रवाह जो मूळ प्रवाह आहे त्याचा विरोध करेल म्हणून आपल्याकडे रोटर फ्लक्स उलट दिशेने असेल परंतु जर आपण या दोघांच्या कोनातून पाहिले तर ते 180 अंश आहे तर जर मी टॉर्कचे उत्पादन काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला आणि याचा अर्थ असा की त्यांच्या दरम्यान साइन ऑफ एंगल चित्रात येईल म्हणजे जेव्हा मी मशीन च्या सुरुवातीकडे पाहतो तेव्हा ते 0 असेल त्यामुळे मी सुरुवात करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही तर एकाच टप्प्यात इन्डक्शन मोटरमध्ये मला एकही स्टार्टिंग टॉर्क मिळणार नाही कारण मला स्टॅटरमध्ये एक पल्सिंग फ्लक्स आहे रोटरमध्ये माझ्यात एक पल्सिंग फ्लक्स आहे जे अगदी उलट आहे त्यामुळे त्यांच्यातील कोन फक्त १८० अंश असेल त्यामुळे मला खरोखरच टॉर्क मिळणार नाही या विशिष्ट टप्प्याच्या इंड्यूक्शन मोटरच्या बांधकामाच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक सिंगल फेज मोटर आणि तीन फेज मोटरच्या केज रोटरच्या निर्मितीत काहीही फरक नाही आता जर मी खरोखर ही पल्स पाहिली तर एमएमएफ किंवा फ्लक्स मी म्हणालो की कदाचित याना इतकी तीव्रता असणार आहे मग हे कमी होत जाईल कमी होईल आणि पुढे कमी होईल आणि ते 0 होईल तर ती उलट दिशेने वाढण्यास सुरवात करेल मी वेळेच्या बाबतीत हेच म्हणालो मी जर वेळेकडे पाहिलं तर ते असं बदलणार आहे जर हा मार्ग असेल तर मी अशी कल्पना करू शकतो जर ही एकूण तीव्रता असेल तर माझ्यासोबत दोन फ्लक्स उपलब्ध आहेत आणि 1 आत फिरते आहे म्हणा आणि 1 घड्याळाच्या दिशेने फिरत आहे म्हणा दुसरा घड्याळाच्या विरूद्ध दिशेने फिरत आहे जेव्हा दोघेही स्थिर स्थितीत असतात तेव्हा सध्या याच्या परिणामाची किंमत ही दुप्पट होईल हे असे आहे जे आपण t0 किंवा येथे काय होते ते पाहिले तर मी हे 30 अंशांनी विस्थापित होणार आहे आणि हे देखील 30 अंशांनी विस्थापित होईल कारण ते उलट दिशेने फिरत आहे हे 30 अंश आहे आणि हे देखील 30 अंश आहे तर मी जे मिळवणार आहे ते हे आहे आणि हे देखील आहे म्हणून मी मिळवणार आहे आणि त्या दोघांनाही जोडले आहे परिणाम या बरोबरच असेल अशा प्रकारे होणार आहे त्यामुळे परिणाम फक्त तेवढेच होईल याचा परिणाम होणार आहे तर ३० अंशांवर मला जे मिळणार आहे ते आहे आता मी जर याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर मी असेच लिहू शकतो की मी हे मिड पोझिशन म्हणून लिहीन मला या बाजूला ६० अंशांचे विस्थापन होणार आहे आणि या बाजूला ६० अंशांचे विस्थापन ही आहे त्यामुळे मी जर त्याकडे बघायचा प्रयत्न केला तर मला असं काहीतरी मिळणार आहे त्यामुळे यांच्याबरोबर परिणाम होईल तर असे होईल आता मी जर ९० कडे पाहिले तर कृपया या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधात आहेत हे लक्षात घ्या हे असेच आहे जेणेकरून परिणाम 0 होईल म्हणूनच जर मी बोललो तर मी सत्य आहे जर त्यापैकी प्रत्येक प्रवाह दोन भिन्न संवेदनांमध्ये फिरत असतो एक घड्याळाच्या दिशेने एक घड्याळाच्या विरूद्ध दिशेने आपण हे देखील पाहू शकता की जेव्हा Φ हा 180 होईल तेव्हा त्या दोघे खरोखर खाली दिसत असतील दोघेही असेच असतील हे प्रत्यक्षात आहे तर परिणामी नकारात्मक दिशेने phi M स्वत असेल तर ते या विशिष्ट कालावधीशी संबंधित आहे तर तुम्ही हे पाहू शकता की चुंबकीय क्षेत्राच्या मूळ परिमाणाच्या निम्म्या तीव्रतेच्या चुंबकीय क्षेत्राच्या उच्चाची तीव्रता प्रत्येकी दोन चुंबकीय क्षेत्रांना असेल तर ती एकाच टप्प्यातील पल्सेटिंग क्षेत्राशी समकक्ष असेल म्हणून जेव्हा आम्ही सिंगल फेज इंडक्शन मोटरचे विश्लेषण करतो तेव्हा आम्ही त्याचे विश्लेषण करू जसे की आपण प्रत्येक परिमाण दोन फिरते फिरणारे चुंबकीय क्षेत्र घेत आहोत आणि आम्ही यावर विचार करणार आहोत जसे की आपण दोन दिशांच्या इंडक्शन मोटर्सशी जोडले आहे ज्याच्या प्रत्येकाची परिमाण उलट्या दिशेने आहे आणि रोटर त्यावर प्रतिक्रिया कशी देईल तर आपण कल्पना करू शकता की जर मी तीन फेजमध्ये इंडक्शन मोटर वैशिष्ट्यांकडे पाहिले तर सहसा आम्ही ते असे काढतो म्हणून आपण एबीसी फेज क्रम किंवा पुढे फिरत्या चुंबकीय क्षेत्राशी सुसंगत असे म्हणू या आणि आपण दुस या पासून पुन्हा एकदा दुस या ला सुरुवात करणार आहोत पण प्रत्यक्षात ते उलट सुलट चुंबकीय क्षेत्र आहे हा एसीबी क्रम आहे किंवा हे उलटे फिरते चुंबकीय क्षेत्र आहे आता मी जर हे पाहिले तर हा वेग अक्ष आहे आणि हा टॉर्क अक्ष आहे त्यामुळे जर मी 0 पॉइंटच्या समान वेगाकडे पाहिले तर मला या दोन्ही टॉर्कची एकमेकांच्या बरोबरीची असणार आहे मी जर याला Tf म्हणून म्हणू शकतो आणि जर मी हे सर्व Tb फॉरवर्ड टॉर्क म्हणून करू शकतो आणि टॉर्क किंवा मागे टॉर्क उलटे केले तर Tf Tb हे असतील त्यामुळे माझ्याकडे एकही नेट स्टार्ट टॉर्क नसेल ज्यामुळे मला हे यंत्र मिळणार नाही त्यामुळे सिंगल फेज इंडक्शन मोटर ही स्व सुरुवात नाही ते स्वतहून सुरू करता येणार नाही रेल्वेच्या डब्यात आणि सर्वांमध्ये तुम्ही हेच अनेकदा पाहिले असेल अनेक पंखे धावायला सुरुवात करणार नाहीत पण तुम्ही एका दिशेने ढकललात तर ते धावायला सुरुवात होईल याचा अर्थ असा की जर तुम्ही जर सुरुवातीला टॉर्क दिलात तर ते धावू शकेल कारण या दोन टॉर्कचा परिणाम मी जर मी पाहिले तर सर्व एकाच टप्प्यातील इंडक्शन मोटरमध्ये ही दोन्ही क्षेत्रे आहेत हे पुढे आहे आणि हे उलटे आहे दोन्ही अस्तित्वात आहेत त्यामुळे नेट टॉर्क या दोन्हींचा परिणाम होईल त्यामुळे जर मी जर परिणामकारक काढला तर मला रिव्हर्स फॉरवर्डमधून वजा करावे लागेल आणि मी ते काहीसे असे काढू शकतो मी मुळात काहीतरी टॉर्क घेणार आहे तर टॉर्क असे असणार आहे त्यामुळे हा परिणाम टॉर्क होणार आहे त्यामुळे मी ज्या क्षणी पुढे किंवा रिव्हर्स दिशेला फिरतो त्या क्षणी मला काही प्रमाणात टॉर्क उपलब्ध आहे ज्यामुळे मोटर वेग उचलू शकेल साधारणपणे सिंगल फेज इंडक्शन मोटर्सचे प्रमाण 1 किलोवॅटपेक्षा कमी असेल अतिशय मानक रेटिंग ० २५ एचपी ० ५ एचपी १ एचपी इ त्यातले अनेक जण खरोखरच लहान मोटर आहेत त्यामुळे कंडक्टर्स खरोखरच बारीक होतील म्हणजे विरोध जास्त होईल याचा अर्थ तांब्याचे नुकसान जास्त होणार आहे म्हणजे कार्यक्षमता कमी होईल सिंगल फेज इन्डक्शन मोटर्सची कार्यक्षमता ५० टक्क्यांपेक्षा कमी असेल सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या कार्यक्षमतेची फारशी पर्वा कोणी करत नाही कारण जर तुम्हाला अधिक चांगल्या डिझाइनद्वारे त्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर खर्च थोडा फार वाढला तरी ही मोटार खरेदी करणार नाही ही एक अतिशय स्पर्धात्मक बाजारपेठ आहे

त्यामुळे आपण जेव्हा मोटरचे विश्लेषण करतो तेव्हा ते इंडक्शन मोटरसारखे असते त्यामुळे इंडक्शन मोटरमध्ये साधारणपणे R1 X1 आहे आपल्याकडे Xm असेल आपल्याकडे सामान्यपणे Rc असेल पण बहुतेक वेळा आपण Rc ला साधेपणासाठी सिंगल फेज इन्डक्शन मोटरकडे दुर्लक्ष करणार आहोत आणि स्टेटर मध्ये जोडलेले रेजिस्ट्न्स मूल्य सामान्यतः उच्च पातळ वायर्स आहे हे कारण आहे आता रोटरच्या बाबतीत सांगायचे झाले तर रोटरचे दोन भाग करावे लागणार आहेत एक पुढे सुसंगत दुसरा उलटा चुंबकीय क्षेत्राशी संबंधित म्हणून मी जर असे म्हटले की R2 आणि X2 हे रोटर रेजिस्ट्न्ट आणि रिअॅक्टंट्स आहेत किंवा स्टेटर साईडला संदर्भित केले आहे ते R2l आणि X2l आहे फॉरवर्डसाठी मला R2l 2 आणि X2l 2 घेऊ द्या त्याचप्रमाणे मला R2l 2 X2l 2 घेऊ द्या कारण दोन्ही ही पुढे आणि उलट सुलट चुंबकीय क्षेत्रांनी प्रभावित होतात आता जर माझे यंत्र या दिशेने फिरत असेल तर आपण म्हणू या की या दिशेने फिरतो आहे जर मी पुढे फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्राकडे पाहत असेल तर ते ABC फेज सिक्वेन्सशी संबंधित असेल जर मी उलट फिरत्या चुंबकीय क्षेत्राकडे पाहत असेल तर ते ACB फेज अनुक्रमाशी सुसंगत असेल तर जर मी फॉरवर्ड रोटिंग फील्डशी संबंधित स्लिपची गणना करण्याचा प्रयत्न केला तर मी लिहावे जे इंडक्शन मोटरच्या सामान्य फ्लक्ससारखेच आहे जे sf स्वतःच आहे मी याला साधेपणासाठी s म्हणा जर मी Sb काय आहे हे मोजण्याचा प्रयत्न केल्यास जे उलट्या फिरणार्या चुंबकीय क्षेत्राशी संबंधित असेल ते असेल त्या प्रत्येकाशी दोन वेगळ्या स्लिप्स आहेत आपण यापूर्वी तीन फेज इंडक्शन मोटर मध्ये काय लिहिले ते आठवत असेल तर आम्ही R2ls लिहितो येथे आपल्याला R2l 2s लिहायचे आहे आणि येथे आपल्याला R2l 2 लिहावे लागेल आता मी Xm ला दोन भागांमध्ये विभाजित करणार आहे हे फॉरवर्ड फ्लक्सशी संबंधित आहे आणि हे रिव्हर्स फ्लक्सशी संबंधित आहे मी रोटर पॅरामीटर म्हणून जे काही पुन्हा रेखाटत आहे ते मी पुढे आणि मागास बाजूच्या बाजूने रेखाटणार आहे मी हे R1 आणि X1 च्या रुपात देखील चांगले काढू शकतो अन्यथा मी हे R12 X12 म्हणून लिहू शकतो त्याच प्रमाणे येथे मी हे R12 आणि X12 म्हणून काढू शकतो त्यामुळे मला ते अशा प्रकारे काढता आले पाहिजे मी येथे लिहू इच्छितो की हे R2l 2s आहे हा X2l 2 आहे याचा अर्थ हा व्होल्टेज Ef किंवा पुढे फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्रअवलंबून असलेल्या ईएमएफ शी सुसंगत असणार आहे त्याचप्रमाणे Eb हे फिरत्या चुंबकीय क्षेत्राचे प्रेरित ईएमएफ आहे आता हे R2l 2 असेल आता हे X2l 2 असणार आहे हे मुळात सिंगल फेज इंडक्शन मोटरचे एकूण समकक्ष सर्किट आहे आणि येथे व्होल्टेज V1 लागू केले जाते आपण हे मुळात फॉरवर्ड आणि रिव्हर्स रोटेटिंग चुंबकीय क्षेत्र आणि तीन फेज इन्डक्शन मोटर समकक्ष सर्किट पासून प्राप्त केले आहे आता आपण पॉवर एक्स्प्रेशन कसे मिळवावे ते पाहू आता मी या संपूर्ण एम्पीडन्स कडे पाहू शकतो जे काही आहे ते मला फॉरवर्ड एम्पीडन्स मिळत आहे त्याचप्रमाणे मला इथे जे काही एम्पीडन्स मिळत आहे ते उलटे आहे त्यामुळे मी ही गोष्ट ही लिहिली पाहिजे की जे Zb आहे जे आहे ते मी लिहू शकेन

आता मी जर असे म्हटले की मोटर काही I1 चा करंट ओढत आहे तोच करंट सर्वत्र वाहतो म्हणून चुंबकीय क्षेत्रपुढे जाण्यासाठी रोटरने घेतलेली पॉवर मी सांगू शकेन त्याचप्रमाणे Pgb जे खरे तर उलटे फिरते किंवा मागे फिरते चुंबकीय क्षेत्र इनपुट पॉवर असेल आता हवेच्या अंतरांद्वारे पॉवर किंवा हवेच्या अंतरात उपलब्ध असलेली पॉवर म्हणून प्रत्यक्षात उपलब्ध आहे एअर गॅप पॉवर मी याला असे म्हणू शकतो आता उपलब्ध असलेली यांत्रिक पॉवर असेल आता मी याबद्दल बोलू शकतो आता अगदी स्पष्टपणे ही ब्रेकिंग टॉर्क असणार आहे तर ही मोटारिंग टॉर्क असेल तर सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये मोटरिंग टॉर्कसह नेहमी ब्रेकिंग टॉर्क असतो मी मदत करू शकत नाही हे नेहमीच राहील ज्या कारणास्तव मी या मोटरमध्ये खरोखर चांगली कार्यक्षमता ठेवणार नाही तर तीन फेज मोटर कार्यक्षमता ज्यामध्ये केवळ फॉरवर्ड टॉर्क आहे ब्रेकिंग टॉर्क अजिबात नाही म्हणूनच नियम म्हणून सिंगल फेज मोटर कार्यक्षमतेपेक्षा तीन फेज ची मोटर कार्यक्षमता नेहमीच जास्त असते

आणि मला आणखी एक गोष्ट सांगायला हवी ती म्हणजे सिंगल फेज मोटारच्या बाबतीत आम्ही खरोखर काही प्रमाणात व्होल्टेजकडे पहात आहोत हे लागू व्होल्टेज आहे विद्यमान करंट बहुधा कोनातून लागगिंग राहणार आहे म्हणून मी V आणि मी गुणाकार करण्याचा प्रयत्न केल्यास मला येथे नक्कीच काही नकारात्मक पॉवर मिळेल मला येथे सकारात्मक पॉवर पुन्हा नकारात्मक पॉवर येथे सकारात्मक पॉवर आणि येथे नकारात्मक पॉवर मिळेल जर ही पॉवर असेल तर ही पॉवर ओसीलेटिंग आहे ती स्थिर पॉवर नसते आता मी वेग बघितला कारण यात यांत्रिक वेळ स्थिर आहे वेग जवळजवळ स्थिरतेसारखा आहे या 20 मिलिसेकंद कालावधीत मी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर वेग जवळजवळ स्थिरतेसारखा असेल तर जर मी टॉर्क म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या निश्चितच ओसिलेशन्स असेल तर जर आपण टॉर्ककडे पाहिले तर टॉर्कमध्ये यासारखे काही सकारात्मक घटक नकारात्मक घटक असतील टॉर्क असेच होणार आहे टॉर्क एक स्थिर टॉर्क नाही ज्यामुळे शाफ्टमध्ये प्रचंड कंपन असतील म्हणून सामान्यत आम्ही मोठ्या पॉवर क्षमतेच्या मोटर्समध्ये अशा कंपनांना कधीच सहन करणार नाही म्हणून सिंगल फेज इंडक्शन मोटर्स उच्च क्षमतेच्या अनुप्रयोगांसाठी कधीही वापरला जात नाही कारण सर्वप्रथम कार्यक्षमता खूप कमी आहे ती स्व प्रारंभिक नाही आणि कारण मला कंपन आहेत शाफ्टमध्ये सतत जे उच्च क्षमता अनुप्रयोगांमध्ये निश्चितपणे सहन केले जात नाही आता सिंगल फेज इंडक्शन मोटर्सचे मापदंड कसे ठरवायचे यावर एक नजर टाकण्याचा प्रयत्न करूया आम्ही यापूर्वीच तीन फेज मधील इंडक्शन मोटरसाठी तपशीलवार काम केले होते म्हणून आम्ही आशा करतो की आम्ही हे बर्याच वेगाने सक्षम केले पाहिजे समजा मी मुळात नो लोड स्थितीत कसा तरी मी मोटर चालू केली आहे मी अद्याप सुरू करण्याच्या पद्धतींबद्दल बोललो नाही मी मोटर सुरू केली आहे मोटर सुरू केल्यावर मी फक्त नो लोड करता चालवित आहे मी V0 I0 आणि W0 मोजण्याचा प्रयत्न करीत आहे मी सर्किट डायग्राम देखील दाखवतो माझ्याकडे एक सिंगल फेज पुरवठा होणार आहे जो प्रत्यक्षात 230 व्होल्ट 50 हर्ट्ज सिंगल फेज सप्लाय आहे माझ्याकडे व्हेरियक आहे व्हेरिएक्सपासून मी सिंगल फेज इंडक्शन मोटरला हे फीड करणार आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर सामान्यतः काहीसे असे दर्शविले जाते एक मुख्य वायंडिंग आहे मी हे फक्त M आणि MM म्हणून दर्शवित आहे मला निश्चितपणे व्होल्टमीटर आणि अॅमेटर कनेक्ट करावे लागेल जे मी आत्ता दर्शविलेले नाही म्हणून मला अॅमेटर दर्शवावे लागेल आणि मी या पलिकडे व्होल्टमीटर कनेक्ट करू शकतो अर्थात माझ्याकडे वॅटमीटरही असले पाहिजे तर हे वॅटमीटर मी हे काहीसे असे दर्शवित आहे तर वॅटमीटर येथे आहे ही प्रेशर कॉइल आहे ही करंट ची कॉइल आहे आता मला नक्कीच रोटर देखील दाखवावा लागेल हा माझा रोटर आहे सामान्यत इंडक्शन मोटरमध्ये असे काहीतरी असते ज्याला सहाय्यक वायंडिंग म्हणतात आम्ही याबद्दल थोड्या वेळात बोलू परंतु हे सहायक वायंडिंग किंवा स्टार्टर आहे जे मशीन सुरू करण्यासाठी आहे ज्यामध्ये सामान्यत स्विच आणि कॅपेसिटर देखील असेल कॅपेसिटर म्हणजे सहाय्यक वायंडिंग करंट मध्ये काही फेज शिफ्ट तयार करण्यासाठी आहे आणि हे स्विच आहे जे मोटार चालू झाल्यावर उघडेल मला सर्किटमध्ये चिरस्थायी सहाय्यक वायंडिंग आवश्यक नाही सुरुवातीच्या काळात फक्त मला याची आवश्यकता असेल नंतर मी हे उघडतो आता सिंगल फेज इंडक्शन मोटर्स ची नो लोड टेस्टशी संबंधित ही सर्किट आकृती आहे तर हे मुख्य वायंडिंग आहे आता माझ्याकडे जे V0 I0 आणि W0 आहे या अवस्थेत आम्ही असे गृहीत धरत आहोत की वेग सिन्क्रॉनोस गतीच्या जवळ आहे ज्याचा अर्थ आहे परंतु तर जर तुम्ही खरोखरच समकक्ष सर्किट पुन्हा एकदा स्पष्टपणे पाहिले तर हा भाग नक्कीच पार पाडणार आहे क्षमस्व हा रेजिस्टन्स आहे आणि हे इंडक्टन्स आहे मी हे फक्त दुसर्या मार्गाने काढले आहे काही फरक पडत नाही परंतु यास R2l 2 आणि कारण म्हणूनच रेजिस्टन्स असेल तर मी येथे प्रमाण म्हणून R2l4 घेणार आहे जेव्हा मी नो लोड स्थितीबद्दल बोलत नाही तेव्हा हे प्रारंभिक स्थितीत आहे त्यामुळे भार नसलेल्या स्थितीत मी हे घेणार आहे हे R2l4 असावे तर मी प्रथम गोष्ट करणे आवश्यक आहे जोपर्यंत माझ्याकडे R2l मूल्य नाही तोपर्यंत मी सांगू शकत नाही की W0 मधील किती विस्तारित आहे बॅकवर्ड फिरणारी चुंबकीय क्षेत्र सर्किटमध्ये किती विस्तारित आहे तर मला खरंच म्हणायचे आहे की म्हणजे नो लोड लॉस होयं खरं तर मी देखील वजा करायला पाहिजे कारण ही देखील कमी प्रमाणात नाही नो लोड लॉस काय आहे ते मिळविण्यासाठी मला W0 वरून या दोन्ही प्रमाणात वजा कराव्या लागतील कारण I0 स्वतःच एकूण रेटेड करंटचा चांगला भाग असेल I0 सहसा रेटेड करंट मधील 60 ते 70 टक्के असेल म्हणून मी या किंवा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही म्हणूनच आम्ही लक्षात घेत आहोत हा R1 आणि R2 केवळ शॉर्ट सर्किट चाचणी किंवा ब्लॉक रोटर चाचणीद्वारे निश्चित केला जाईल मी लवकरच दुसर्या गणितावर परत येईल तर ब्लॉक रोटर टेस्टमध्ये वेग 0 असेल मला कनेक्ट करण्याची गरज नाही सहाय्यक सर्किट अजिबात कनेक्ट करू नका किंवा सहाय्यक वायंडिंग सर्किटशी कनेक्ट करू नका मग मी जे काही दर्शविले होते ते मी स्वीच उघडले तर स्विच उघडल्यास मी मशीनला प्रारंभ होऊ देणार नाही तर या विशिष्ट बाबतीत देखील आपल्याकडे मूलतः सर्किट सारखेच आहे मी येथे व्हेरिएक घेणार आहे हा सिंगल फेज आहे 230 व्होल्ट 50 हर्ट्जचा पुरवठा माझ्याकडे एक मीटर आहे माझ्याकडे एक वॅटमीटर असेल आणि मी त्यास मुख्य विंडिंगशी जोडणार आहे नक्कीच माझा रोटर इथे बसलेला आहे ते फिरणार नाही आता ही सध्याची कॉइल आहे ही प्रेशर कॉइल आहे आणि मी येथे व्होल्टेज मोजणार आहे मला जे मिळेल ते Wsc Vsc आणि Isc आहे या स्थितीत ब्लॉक रोटर स्थितीत कारण जे मूलत आहे ते दोघेही १ आहेत म्हणून आपण पाहू शकता की दोन समतुल्य सर्किट्स पूर्णपणे विलीन केली जाऊ शकतात म्हणून मी हे केवळ सिंगल समकक्ष सर्किट म्हणून काढू शकतो जसे की तीन फेज इंडक्शन मोटरच्या बाबतीत आपण काय करतो म्हणून मला जे मिळेल ते मी असे सांगू शकेन त्यामुळे हे काय आहे हे मी सांगू शकेन एकदा निर्धार केला जातो तर मला मिळेल त्याचप्रमाणे मी असे गृहीत धरू शकतो की ते दोघेही एकमेकांच्या बरोबरीचे आहेत म्हणून मी म्हणू शकतो की त्यामुळे मला मूल्ये थेट मिळू शकली पाहिजेत एकदा मला R1 R2l X1 X2l ची मूल्ये मिळाली की या अभिव्यक्तीतून मला जे काही नो लोड लॉस आहे ते प्राप्त करता आले पाहिजे तर मी असे म्हणू शकतो एकदा का मला नो लोड पॉवर Pn मिळाली की मी थेट उर्वरित गोष्टी करू शकतो जसे माझ्याकडे V0 आहे तसे मी म्हणू शकतो त्यामुळे मला Rc म्हणजे काय ते मिळू शकतं त्यामुळे Rc एकदा आम्हाला मिळाला की Xm मिळविण्यासाठी केकचा तुकडा आहे कारण मी जे सांगू शकतो आम्हाला Xm मिळवायचं आहे कारण मी सांगू शकतो की त्यावरून मी सांगू शकतो आणि तर माझ्याकडे सर्व काही आहे माझ्याकडे Xm आहे माझ्याकडे Rc आहे आणि माझ्याकडे R1 R2l X1 X2l आहे त्या सर्वांचा ब्लॉक रोटर चाचणी आणि नो लोड चाचणी वापरुन अनुमान काढला गेला आहे एकदा माझ्याकडे या गोष्टी झाल्या की कोणत्याही अडचणीशिवाय आम्ही या सर्व अभिव्यक्तींचा वापर करून कामगिरीचे सर्व मापदंड मोजू शकतो आता शेवटचे परंतु किमान नाही आम्ही सिंगल फेज इंडक्शन मोटर्सच्या काही प्रारंभिक पद्धती पाहतो जरी सिंगल फेज इंडक्शन मोटर्सवरील भार कमी असेल आणि मशीन देखील खरोखरच लघुचित्रित आहे आपल्याकडे काही प्रारंभिक पद्धती असणे आवश्यक आहे जेणेकरून ते स्वतःच सुरू होईल सामान्यत जर आपण सहायक वायंडिंग पाहत असाल तर मी असे म्हटलं की माझ्या मुख्य वायंडिंग मध्ये अक्ष असणार आहे हे सर्व बिंदू आहे आणि हे सर्व क्रॉस आहे तर मी मुख्य वायंडिंग अक्ष असे काहीतरी फ्लक्स असणार आहे सहायक वायंडिंग अक्ष नेहमी त्या 90 डिग्रीवर राहील म्हणून मी ते एकाग्र वायंडिंग म्हणून दर्शविले तर मी मूलत दर्शविले पाहिजे जर मी मुख्य वायंडिंग अशा प्रकारे दर्शवित असेल तर हे असे असले तरी मी सहाय्यक वळण दर्शविले पाहिजे तर हे M MM आहे हे A AA आहे हे असेच होईल ते 90 अंशांवर असतील परंतु मला जे हवे आहे ते हे मी हे मशीन टू फेज इंडक्शन मोटरसारखे कार्य करू इच्छित आहे टू फेज इंडक्शन मोटरला सामान्यत दोन वायंडिंग असतात थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये तीन वेगवेगळ्या वायंडिंग असतील जे एकमेकांपासून 120 अंशांनी बदलले जातात येथे एकमेकांकडून 90 अंशांनी दोन वायंडिंग वळविले जातील हेच आम्ही येथे नेमकेपणाने केले आहे हे २ एकमेकांकडून 90 अंशांनी बदलले जातात परंतु आपणास करंटचे त्या वेळेस एकमेकांकडून 90 अंशांनी विस्थापित केले पाहिजे म्हणून आम्हाला सहसा कदाचित एक कॅपेसिटर प्रदान करावा लागेल जो मी असे म्हणतो तर हे इंडक्शन मोटरचे माझे व्होल्टेज असेल जर हे मुख्य वायंडिंग करंट काही विशिष्ट कोनातून ने लग्गिंग राहिले आहे तर मी असे म्हणू इच्छित आहे की शक्य असल्यास सहाय्यक वायंडिंग करंट 90 अंशांवर असावा तर हे काही Ia जर मी हे करण्यास सक्षम असेल तर हे दोघे खरोखरच 90 अंशांनी एकमेकांपासून विस्थापित होतील त्यांचे फ्लक्स देखील 90 अंशांनी एकमेकांपासून विस्थापित होतील याचा प्रत्यक्षात परिणाम फिरत चुंबकीय क्षेत्रामध्ये होईल म्हणून मला हे असे होते कदाचित हे करंट कदाचित लिडिंग होऊ इच्छित असल्यास मी एक कॅपेसिटर लावावे परंतु कॅपेसिटर स्लॉटमध्ये ठेवू शकत नाही हेच कारण आहे की आम्ही सामान्यपणे असे करतो की जर हे M आणि MM असेल तर माझ्याकडे येथे कॅपेसिटर आहे जे सहाय्यक वायंडिंग सोबत बाहेरून जोडलेले आहे आता मी इथे केज रोटर बसलेला आहे प्रारंभ करण्याच्या व्यवस्थेसह सिंगल फेज इंडक्शन मोटरची ही एकंदर रचना आहे तर प्रारंभिक पद्धत मुख्य वायंडिंग करंट च्या तुलनेत सहाय्यक वायंडिंग तील करंट विशिष्ट कोनातून विस्थापित करणे ही मुख्य पद्धत आहे तर माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत मी म्हणेन पहिली पद्धत म्हणजे रेझिस्टन्स स्टार्टर तर या बाबतीत मुळात सहाय्यक वायंडिंग अत्यंत रेजिस्टीव ठरणार आहे तर मुख्य वायंडिंग अत्यंत इण्डक्टिव ठरणार आहे याला सामान्यत स्प्लिट फेज स्टार्टर असे म्हणतात कारण आपण सहाय्यक वायंडिंग आणि मुख्य बंधनकारक दरम्यान फेज कोन विभाजित करण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणून मी हे व्होल्टेज असल्यास मुख्य वायंडिंग करंट थोडासा लग्गिंग होणार आहे असे आहे जेव्हा माझ्याकडे आहे आणि ते खूपच मागे राहणार आहे तर हे Iaux होणार आहे हे IM होणार आहे आणि खरोखरच लहान असेल तरीही अद्याप या दोघांमधील फेज अँगलची चांगली मात्रा आहे जी फ्लक्स च्या बाबतीत खरोखर काही प्रमाणात क्रांती घडवून आणेल त्यामुळे प्रारंभ करणे शक्य होईल जरी हे अगदी 90 अंशांवर नसले तरीही तेथे २ फेज मध्ये शिफ्ट केलेले वायंडिंग आणि टाइम शिफ्ट केलेले करंट आहेत त्यामुळे काही फिरणारे फ्लक्स तयार करण्यात सक्षम होईल ही एक पद्धत आहे मग दुसरी पद्धत सामान्यत कॅपेसिटन्स स्टार्ट मोटर असणार आहे जी आमच्या छताच्या पंख्यांमध्ये सामान्यपणे वापरली जाते जी मी आधीच स्पष्ट केली आहे त्यामुळे मला या दिशेने व्होल्टेज मिळणार आहे आणि कदाचित मी येथे मुख्य वायंडिंग करंट ठेवणार आहे तर सहाय्यक वायंडिंग करंट मला अशी व्यवस्था करण्याची इच्छा आहे की मला यासारखे कॅपेसिटन्स मिळेल तर कॅपेसिटन्स स्टार्टमध्ये केवळ कॅपेसिटन्स सुरू करताना वापरला जाईल त्यानंतर सहाय्यक वायंडिंग उघडली जाईल किंवा सहायक वायंडिंग स्विच उघडला जाईल म्हणजेच हा स्विच काही वेगवान संवेदनशील स्विच असेल ज्या क्षणी गती आम्ही कदाचित 80 टक्के किंवा 60 टक्के गती गाठतो त्यावेळेस आपण ते निश्चितपणे उघडले आहे याची खात्री करुन घ्या तर सेंट्रीफ्युगल बल म्हणजे काहीतरी उघडेल तर आपण याला सेंट्रीफ्यूगल स्विच असे म्हणू हे बर्याच कॉन्फिगरेशनमध्ये सामान्यतः वापरले जाते तिसरा सामान्यतः कॅपेसिटर स्टार्ट कॅपेसिटर रन मोटर तर ज्या बाबतीत येथे जर मी खरोखर हे मुख्य वायंडिंग म्हणून घेणार असेल तर स्विच सहायक वायंडिंग द्वारे मी येथे स्विच दर्शवितो त्याऐवजी मी कॅपेसिटर आणि सहाय्यक वायंडिंग बरोबर येथे स्विच दर्शविला पाहिजे तर हे सहाय्यक वायंडिंग आहे हा कपॅसिटर आहे जो स्टार्टिंग कपॅसिटर आहे आणि हा स्विच असणार आहे या व्यतिरिक्त मी एक कार्यरत कॅपेसिटर देखील घेणार आहे तर कार्यरत कॅपेसिटर कदाचित 0 5 एचपी मोटर असल्यास 30 40 मायक्रो फॅरॅडसारखे काहीतरी असू शकते तर मी सुरू करण्यासाठी 250 300 मायक्रो फॅरडची कदाचित खूप मोठी व्हॅल्यू ठेवणार आहे तर प्रारंभिक कॅपेसिटर मूल्य अधिक मोठे होईल चालू असलेल्या कॅपेसिटरचे मूल्य कमी असेल परंतु चालू असलेल्या कॅपेसिटरमुळे या विशिष्ट मोटरमध्ये येणारी टॉर्क वाढेल त्यामुळे टॉर्क उत्पादन आणि पॉवर फॅक्टर या दोन्ही बाबतीतही कार्यक्षमता वाढेल त्यामुळे हे खरोखरच चांगले होईल कधीकधी आपल्याकडे फक्त कपॅसिटर रन मोटर असू शकते धावताना आणि सुरू करताना सर्किटमध्ये ते असणार आहे याची खात्री करण्यासाठी सहाय्यक वाइंडिंग सह मालिकेत फक्त एकच कपॅसिटर वापरला जाईल यामुळे कपॅसिटर स्टार्ट मोटर काय देते त्याप्रमाणे इतकी उच्च सुरुवात टॉर्क देऊ शकत नाही पण तरीही ते व्यवस्थापित आहे चौथा एक शेड पोल मोटार आहे छायांकित ध्रुव मोटारमध्ये असे होते की जर या पोल मधील एक ध्रुव असेल तर या पोल मध्ये मला एक छोटा प्रोट्रूशन मिळेल त्याचप्रमाणे या ध्रुवामध्ये मला एक छोटा प्रोट्रूशन मिळेल हे मुख्य वायंडिंग आहे हे देखील समान मुख्य वायंडिंग आहे आता हे काय होणार आहे ते म्हणजे या प्रोट्रूशन मध्ये एक लहान शेडिंग रिंग असेल जी खूप जाड आहे ही तांब्याची अंगठी असू शकते तर यामध्ये R कमी असेल X जास्त असेल तर हे R प्रत्यक्षातही जास्त असेल परंतु X खूप जास्त नाही ते तुलनात्मक आहेत ज्यामुळे ते येथे फ्लक्स सारखे दिसेल कारण विद्युत् प्रवाह अधिक लग्गिंग राहणार असेल प्रेरित प्रवाह लग्गिंग किंवा मागे पडेल फ्लक्स लग्गिंग असेल येथील फ्लक्स लग्गिंग आहे तर फ्लक्स येथे लिडिंग आहे तर असे दिसते की आपण या दोघांमधील फेज शिफ्ट तयार करणार आहात हे फिरते चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासारखे आहे परंतु येथे व्युत्पन्न केलेले टॉर्क खरोखरच कमी असेल म्हणून सामान्यत केस ड्रायरमध्ये जेथे टॉर्क व्युत्पन्न होते तेवढे जास्त नसते त्या प्रकरणांमध्ये किंवा असे सांगा की अशी खेळणी असू शकतात जिथे एखादे लहान कारंजे असू शकतात जे पाणी त्या बाजूस वर किंवा खाली ढकलत आहे अशा परिस्थितीत आपल्याला या प्रकारच्या मोटर्स आवश्यक असू शकतात म्हणून टॉय मोटर्स किंवा आम्ही हे मोटर्स केस ड्रायरमध्ये सामान्यपणे वापरू शकतो अशा प्रकारच्या शेडेड पोल कॉन्फिगरेशन वापरू शकतो म्हणून मी स्टार्टर वायंडिंग कसे डिझाइन करावे याबद्दल तपशीलवार माहिती घेत नाही मी खरोखर यात प्रवेश करत नाही कारण ते या कोर्सच्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाईल म्हणून जर कोणाला रस असेल तर त्यांनी सिंगल फेज मोटर नावाच्या कोणत्याही विशेष पुस्तकाचा संदर्भ घ्यावा तर एकूणच आम्ही या विशिष्ट व्याख्यानात काय केले ते म्हणजे सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या अवलोकनमधून जाणे म्हणून आम्ही प्रत्यक्षात पाहिले आम्ही कन्स्ट्रकशनल वैशिष्ट्यांसह प्रारंभ करून सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या ऑपरेशनच्या मूलभूत तत्त्वासह प्रारंभ केला मग आम्ही दुहेरी क्षेत्राभोवती फिरणारे चुंबकीय क्षेत्र सिद्धांतावर आधारित ऑपरेटिंग तत्त्व पाहिले नंतर आम्ही समतुल्य सर्किटकडे पाहिले आणि समतुल्य सर्किट पॅरामीटर्स खरोखर कसे ठरवायचे ते पाहिले आम्ही ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट चाचणीकडे पाहिले आम्हाला टॉर्क आणि शक्तीबद्दलची अभिव्यक्ती देखील मिळाली आणि आम्ही सुरुवातीच्या 4 पद्धतींकडे पाहिले सिंगल फेज इंडक्शन मोटर बद्दल मला एवढेच म्हणायचे आहे आणि तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद